असाइन्मेंट 2 प्रॉब्लेम्स 5 11 आपण असाइनमेंट नंबर 2 सोडवत आहोत आणि या भागांमध्ये मी वेक्टर कॅलक्युलस आणि इलेक्ट्रोस्टॅटीक पोटेन्शियल ची कॅल्क्युलेशन त्याच्याशी संबंधित प्रश्न सोडवणार आहे या असाइन्मेंट चा प्रश्न क्रमांक पाच असे सांगतो की तुम्हाला वेक्टर फिल्ड V x y आणि z सरफेस इंटिग्रल मोजायचे आहे जे की बरोबर आहे x चा वर्ग i अधिक x y z j अधिक y चा वर्ग z k आणि तुम्हाला त्याचा सरफेस इंटीग्रल मोजायची इच्छा आहे जे v डॉट ds एका युनिट गोलावर त्याचा अर्थ असा की या गोलाची त्रिज्या 1 ओरिजिन ला केंद्रित आहे आणि आपल्याला डायव्हरजन्स थेरम आणि स्फेरिकल पोलार सहनिर्देशक चा उपयोग करायचा आहे Vxyzx2ixyzjy2zk तर डायव्हरजन्स थेरम प्रमाणे v डॉट ds असे असणार आहे की ते बरोबर आहे डायव्हरजन्स ऑफ v इंटिग्रेटेड ओव्हर त्या गोलाचे वोल्युम डायव्हरजन्स ऑफ v हे मोजण्यासाठी सोपे आहे याच्याकडे बघा मी x कंपोनेंट्स चा पार्शियल डेरिव्हेटिव्ह घेईल जे मला 2x अधिक y कंपोनेंट्स चा पार्शियल डेरिव्हेटिव्ह y च्या संदर्भात जे मला x z अधिक पार्शियल डेरिव्हेटिव्ह ऑफ z कंपोनेंट्स z च्या संदर्भात जे मला y चा वर्ग गुणिले dv असे येते स्फेरिकल सहनिर्देशांकामध्ये D v हे काही नसून फक्त r चा वर्ग d r d कोसाइन ऑफ थिटा d फाय इंटिग्रल च्या लिमिट d फाय या 0 ते 2 पाय d कोसाइन थिटा 1 ते 1 आणि r हे 0 ते 1 आहे कारण की आपण वोल्युम इंटीग्रल ओव्हर युनिट गोल असे करत आहोत आता x y आणि z हे असे असणार आहेत की स्फेरिकल पोलार सहनिर्देशक यांमध्ये व्यक्त करायचे आहे आणि म्हणून हे बनते 2 r साईन थिटा कोसाइन ऑफ फाय इंटिग्रेट केले आहे r चा वर्ग d r d कोसाइन थिटा d फाय अधिक दुसरी संख्या यावर असे असणार आहे की x जे आहे r साईन थिटा कोसाइन ऑफ फाय z जे आहे r कोसाइन थिटा आणि हे असे असणार आहे की इंटिग्रेटेड ओवर r चा वर्ग d r d कोसाइन थिटा d फाय अधिक शेवटची संख्या जी आहे y चा वर्ग जे आहे r चा वर्ग साइन चा वर्ग थिटा साइन चा वर्ग फाय r चा वर्ग d r d कोसाइन थिटा d फाय आता येथे नोंद घ्या की पहिली आणि दुसरी संख्या जी संख्या नंबर आहे तिच्याभोवती आता मी वर्तुळ काढत आहे आणि दुसरी संख्या जिला मी हिरव्या ने गोल करत आहे त्या दोन्ही मध्ये कोसाइन फाय आहे आणि जर मी कोसाइन फाय हे d फाय वर d फाय वर इंटिग्रेट केले 0 पासून 2 पाय पर्यंत तर कोसाइन फाय d फाय 0 ते 2 पाय मी डावीकडे लिहित आहे जे मला 0 देते आणि म्हणून या दोन्ही संख्या 0 मध्ये योगदान देतात VdV2xxzy2r2drdcosθdϕ2r sinθcosϕr2drdcosθdϕrsinθcosϕrcosθr2drdcosθdϕr2 r2drdcosθdϕr2 r2drdcosθdϕ since 02πcos ϕdϕ0 माझ्याकडे येथे फक्त तिसरी संख्या शिल्लक राहिलेली आहे जी मग बरोबर आहे इंटिग्रेशन r चा घात 4 d r 0 पासून 1 पर्यंत इंटिग्रेशन साइनचा वर्ग थीटा d कोसाइन थिटा वजा 1 ते 1 पर्यंत इंटिग्रेशन साइनचा वर्ग फाय d फाय 0 पासून 2 पाय पर्यंत जे मला एक छेद पाच असे देते पहिली संख्या मला 1 छेद 5 गुणिले साईन चा वर्ग थीटा वजा 1 ते 1 पण हे दुसरे काही नसून फक्त 1 वजा कोसाइन चा वर्ग थीटा जे असे आहे की x चा वर्ग dx जिथे x हे को साइन थीटा गुणिले 0 ते 2 पाय 1 वजा कोसाइन 2 पाय छेद 2 d फाय हे मला एक छेद 5 गुणिले 2 वजा 2 छेद तीन जे आहे 4 छेद तीन गुणिले पाय तर उत्तर बनते 4 पाय छेद 15 आणि तेच या प्रश्न क्रमांक पाच चे उत्तर आहे dS01r4dr 11θdcos θ02πϕdϕ15 111 X2dX02π1 2dϕ1543×π4π15 प्रश्न क्रमांक सहा काय सांगतोय ते आता पाहू यात प्रश्न क्रमांक सहा असे सांगतो की एका वेक्टर फिल्ड Vx y आणि z साठी बरोबर आहे x चा वर्ग y हे x च्या दिशेमध्ये अधिक x वजा y हे j दिशेमध्ये अधिक c x अधिक y हे k दिशेमध्ये जिथे c हा स्थिरांक आहे आपल्याला येथे लाईन इंटीग्रल मोजायचा आहे इंटिग्रल v डॉट dl जिथे आपण जो वक्र निश्चित करत आहोत तो एक चौरस आहे ती मला इथे थोड्याशा वेगळ्या रंगाने दाखवू द्या तर हा इथे चौरस आहे त्याच्या बाजू x आणि y अक्षावर आहेत आणि आपण घड्याळ्याच्या विरुद्ध दिशेने जाणार आहोत आणि हे चौरस ज्याची बाजूही a आहे आणि आपल्याला स्टोक्स थेरम Stokes' theorem वापरायची आहे Vxyzx2yijCxyk तर स्टोक्स थेरम Stokes' theorem काय सांगते ते हे आहे की इंटिग्रल v डॉट dl हे काही नसून फक्त सरफेस इंटीग्रल आहे त्याच सरफेस चा कर्ल ऑफ v डॉट ds आता x आणि y सरफेस साठी ds हे कारण कि मी घड्याळा च्या विरुद्ध दिशेने जात आहे उजव्या हाताच्या नियमाप्रमाणे हे k दिशेत येत आहे म्हणून या कर्ल रेषेमध्ये मी फक्त z कंपोनंन्ट घेतले पाहिजेत आणि म्हणून मी असे लिहू शकतो की v चा कर्ल फक्त z कंपोनंन्ट गुणिले dx dy तेच इंटीग्रल आहे याची नोंद घ्या की हे एक अदिश आहे dSzdxdy याचा z कंपोनंट असा लिहिला जाऊ शकतो की dv y छेद dx वजा dv x छेद dy dx dy जिथे dx dy होतात आणि या चौरसावर बदलतात आता व्हेक्टर v दिलेले असताना जे बरोबर आहे x चा वर्ग y i अधिक x वजा y j अधिक c x अधिक y k आपल्याजवळ आहे इंटीग्रल v डॉट dl जे बरोबर मी आता या संख्येचे मूल्यमापन करणार आहे शेवटची संख्या जी आपण ठेवली आहे बरोबर इंटिग्रल dx जे 0 पासून a पर्यंत बदलते y हे 0 a पासून बदलते dv y छेद dx हे असणार आहे 1 वजा dv x छेद dy असणार आहे x चा वर्ग dy dlVy∂x Vx∂ydxdy ज्याचे इंटिग्रेशन होणार आहे ते फक्त x वर अवलंबून आहे आणि म्हणून तिथे असे असणार आहे की a गुणिले 1 वजा x चा वर्ग dx हे मला देणार आहे a वजा a चा घन छेद 3 तर उत्तर असे येते की a चा वर्ग 1 वजा a चा वर्ग छेद 3 dl0adx0ady 1 x2a2a a23 पुढील प्रश्न क्रमांक सात प्रश्न क्रमांक 7 असे सांगतो की एक वेक्टर फिल्ड F असे दिले आहे की ते बरोबर आहे 2 x y z हे i दिशेमध्ये x दिशा अधिक x चा वर्ग z हे j डायरेक्शन मध्ये अधिक x चा वर्ग y हे k दिशेमध्ये आणि आपल्याला त्याच्याशी संबंधित पोटेन्शियल V x y आणि z मोजायचे आहे आता व्याख्येप्रमाणे मी असे करणार आहे की वजा पार्शियल v हे x च्या संदर्भात हे बरोबर आहे F x च्या जे आहे 2 x y z त्या त्याचप्रमाणे पार्शियल v हे y च्या संदर्भात हे बरोबर आहे F y जे आहे x चा वर्ग z आणि पार्शियल v हे z च्या संदर्भात हे बरोबर आहे F z बरोबर आहे x चा वर्ग y F2xyzix2zjx2yk ∂V∂xFx2xyz ∂V∂yFyx2z ∂V∂z Fzx2y जर आपण याला काळजीपूर्वक बघितले तर आपण लगेच असे लिहू शकतो की v हे बरोबर असले पाहिजे x चा वर्ग yz त्याच्याशी त्यासोबत वजा चिन्ह अधिक काहीतरी स्थिरांक कारण पोटेन्शियल ची नेहमी एका स्थिरांकापर्यंत व्याख्या केलेली असते पण मला ते जास्त पद्धतशीरपणे करायचे आहे कारण की जेव्हा भविष्यामध्ये तुमच्या समोर असे प्रश्न येतील तेव्हा ती तुम्ही पद्धतशीरपणे सोडू शकतात तर जर मी या पहिल्या संखे कडे बघितले पार्शियल v छेद पार्शियल x हे बरोबर आहे वजा 2 x y z आणि जर मी ते x च्यासंदर्भात इंटिग्रेट केले तर मला असे मिळणार आहे की v x y z बरोबर आहे वजा x चा वर्ग y z अधिक एक फंक्शन जे फक्त y आणि z या दोघांचे फंक्शन आहे कारण की जेव्हा मी हे पूर्ण फंक्शन x च्या संदर्भात डिफरन्शिएट करतो पहिली संख्या मला बरोबर उत्तर देते वजा 2 x y z आणि जेव्हा मी x यासंदर्भात F डिफरन्शिएट करतो जे फंक्शन आहे फक्त y आणि z चे ते मला 0 देते ∂V∂xFx 2xyz Vxyz x2yzf तर V x y z चे एक शक्य रूप हे वजा x वर्ग y z अधिक y आणि z चे फंक्शन आता मला माहित आहे की वजा पार्शियल v छेद पार्शियल y हे वजा x चा वर्ग z चा वर्ग वजा df छेद dy पण मी हे आधीच प्रश्नामध्ये दिले आहे की ते बरोबर आहे वजा x चा वर्ग z ते अधिक असले पाहिजे dv छेद dy हे आधी दिल्याप्रमाणे वजा x चा वर्ग z मी या संख्या कॅन्सल करतो आणि मला असे मिळते की df dy हे बरोबर आहे 0 याचा एकच अर्थ निघू शकतो ते म्हणजे F हे फक्त z चे फंक्शन आहे Vxyz x2yzfyz ∂V∂y x2z ∂f∂y x2z ∂f∂y0f≡f आणि म्हणून आता आपण फक्त V x y z पाशी आहे त्यामुळे ते बरोबर असले पाहिजे वजा x चा वर्ग y z अधिक एक फक्त z फंक्शन आता v चे पार्शियल घेऊयात z च्या पार्शियल च्या संदर्भामध्ये जे मला असे येते की वजा x वर्ग y अधिक df dz पण हेसुद्धा दिलेल्या बल फिल्ड मुळे आहे जे बरोबर आहे वजा x चा वर्ग y चा वर्ग जर पुन्हा मी या संख्या कॅन्सल केल्या मला मिळते df dz बरोबर आहे 0 याचा अर्थ फक्त हा निघू शकतो की F हा एक स्थिरांक आहे आणि म्हणून मला माझे उत्तर मिळाले आहे जे आहे V x y z बरोबर आहे x चा वर्ग y z अधिक एक स्थिरांक Vxyz x2yzf ∂V∂z x2y∂f∂z x2y dfdz0fconstant Vxyz x2yzconstant कोणतेही बल फिल्ड दिलेले असताना तुम्ही या प्रकारचे इंटिग्रेशन करू शकता आधी x कंपोनंन्ट इंटिग्रेट करायचा नंतर y कंपोनंन्ट आणि z कंपोनंन्ट आणि स्थिरांकाच्या ऐवजी तुम्ही इतर व्हेरिएबल्स फंक्शन्स ठेवत जा यांचे डेरिव्हेटिव्ह x y z च्या संदर्भात मला 0 देतात पुढे प्रश्न क्रमांक 8 करूयात जे असे सांगते की दिलेल्या पोटेन्शियल फंक्शन साठी आपल्याला एक पोटेन्शियल फंक्शन V x y z दिले आहे जे बरोबर आहे z वजा 2 x चा वर्ग वजा 3 y चा वर्ग एक स्थिर पोटेन्शियल पृष्ठभाग या 3 पॉईंट्स मधून जात आहे त्याचा अर्थ त्या पॉईंट वरील पोटेन्शियल ची किंमत ही असणार आहे 1 वजा 2 वजा 3 गुणिले y चा वर्ग जे आहे 12 जे असे येते की वजा 13 आणि म्हणून पृष्ठभाग z वजा 2 x चा वर्ग वजा 3 y चा वर्ग ने वर्णन केला जाईल जे बरोबर आहे वजा 13 किंवा 2 x वर्ग अधिक 3 y वर्ग वजा z जे बरोबर आहे 13 तेच उत्तर आहे Vxyzz 2x2 3y2 V1211 2 12 13 2x23y2 z13 नंतर आपण प्रश्न क्रमांक 9 करूयात जे असे सांगते की ग्रेडियंट ऑपरेटर चा उपयोग करून ही माहिती मिळू शकते की एक युनिट वेक्टर जे एका वक्र ला लंब रूपात आहे असे दिले जाते आपण एक वक्राची व्याख्या करत आहोत 4 y चा वर्ग अधिक 9 हे आहे 4 x चा वर्ग अधिक 9 y चा वर्ग बरोबर आहे 36 आणि ते जात आहे 3 छेद 2 आणि वर्ग मुळात 3 या वक्राला लंबरूप असलेला युनिट वेक्टर काय असणार आहे आपल्याला ग्रेडियंट ऑपरेटर वापरायचे आहे 4x29y236 ग्रेडियंट ऑपरेटर वर असलेल्या लेक्चर पासून आठवा की फंक्शन ऑफ x y वर काम करीत असलेले ग्रेडियंट ऑपरेटर मला एक वेक्टर देते जे स्थिर पोटेन्शियल पृष्ठभागाला किंवा कंटूरला लंबरूप आहे हे आपण सिद्ध केले आहे आता येथे मी हे घेऊ शकतो हे f x y जे आहे 4 x चा वर्ग अधिक 9 y चा वर्ग त्याला वेगळे कंटूर असणार आहेत त्यावर अवलंबून राहून जर मी f x y बरोबर आहे स्थिरांक आणि एक नेमके कंटूर याबाबत आपण बोलत आहोत ते हे आहे f x y बरोबर 36 पण त्याचा काही फरक पडत नाही आता जर मी f x y चा ग्रेडियंट घेतला जे बरोबर आहे x d छेद d x अधिक y d छेद dy अधिक z d छेद dz हे f x y वर आहे जे मला देईल 8 x हे x या दिशेत अधिक 18 y हे y या दिशेत आणि हे कंटूर ला लंबरूप असणार आहे मला हे कुठे मोजायचे आहे मला हे मोजायचे आहे मला हे या नेमक्या पृष्ठभागावर मोजायचे आहे जे आहे f x y बरोबर 36 आणि ते पॉइंट जिथे मला हे मोजायचे आहे ते आहे x बरोबर 3 छेद 2 आणि y बरोबर वर्ग मुळात 3 आणि म्हणून ग्रॅड f x y त्या पॉईंटवर हे काही नसून फक्त 12x आहे मी ते ठेवतो तर हे असणार आहे 12 i अधिक 18 वर्ग मुळात 3 j आणि आपल्याला जे आता करायचे आहे ते असे आहे की याला युनिट वेक्टर बनवायचे fxy36 fxyx∂xy∂yz∂zfxy8xi18yj fxy।32312i183j तर हे वेक्टर जे असे दिले आहे 12 i अधिक 18 वर्ग मुळात 3 j मला हे n ने निर्देशित करू द्या जे असणार आहे 12 i अधिक 18 वर्ग मुळात 3 j छेद वर्ग मुळात 12 चा वर्ग अधिक 18 वर्गमूळ 3 चा वर्ग तर हे बरोबर आहे 18 चा वर्ग गुणिले 3 हे मी असे लिहू शकतो की 6 मी बाहेर घेतो आणि त्यामुळे 12 i अधिक 18 वर्ग मुळात 3 j छेद 6 आतल्या बाजूला माझ्याजवळ राहणार आहे वर्ग मुळात 4 अधिक 27 जे आहे 2 छेद वर्ग मुळात 31 i अधिक 3 वर्ग मुळात 3 छेद 31 j ते हे पृष्ठभागाला लंबरूप असलेले युनिट व्हेक्टर आहे f x y बरोबर आहे 4 x चा वर्ग अधिक 9 x चा वर्ग बरोबर 36 n12i183j122182×312i183j6427231i3331j या बलाची दिशा ही कंट्रोलच्या खालील किमती पासून कंट्रोल च्या वरच्या किमती कडे दिली जाते नंतर प्रश्न क्रमांक 10 एक सारखेपणा ने चार्ज असलेल्या डिस्कच्या अक्षावर असलेले इलेक्ट्रोस्टॅटीक पोटेन्शियल विचारले आहे तर आपल्याजवळ आहे सारखेपणा ने चार्ज असलेली एक डिस्क असे म्हणू या की ती x y प्रतलामध्ये आणि तिला पृष्ठभागावर चार्ज डेन्सिटी सिग्मा आहे आणि आपल्याला उंची z पोटेन्शियल मोजायचे आहे नोंद घ्या की या केस मध्ये पोटेन्शियल मोजणार आहोत आणि म्हणून व्हेक्टर कंपोनंन्ट बद्दल चिंता करायची काही गरज नाही जसे की आपण पहिला असाइनमेंट च्या प्रश्नामध्ये केले होते जिथे आपण बल मोजले होते आणि म्हणून इलेक्ट्रोस्टॅटीक पोटेन्शियल मोजणे थोडे सोपे होणार आहे आता मी त्याच्यासाठी काय करणार आहे एक रिंग घेऊया अंतर r वर एक रिंग घ्या अंतर r वर आणि त्यावर असलेले चार्ज मोजा यावर असलेले चार्ज हे 2 पाय r d r असणार आहे हे या रिंगचे क्षेत्र आहे गुणिले सिग्मा आणि हे यावर असलेले सर्व चार्ज आहे या रिंग वर जी अंतर r वर आहे जे वर्ग मुळात z वर्ग अधिक r वर्ग पॉईंट z अंतरावर आणि म्हणून पोटेन्शियल v हे z येथे असणार आहे 1 छेद 4 पाय एप्सिलॉन 0 खरे पाहता मी ते असे लिहिले पाहिजे dv खूप लहान पोटेन्शिअल आहे जे खूप छोट्या रिंग मुळे आहे जे असणार आहे dq जे आहे 2 पाय r dr सिग्मा छेद वर्ग मुळात r चा वर्ग z चा वर्ग आणि पूर्ण पोटेन्शिअल हे असणार आहे याचे इंटीग्रल याचे इंटीग्रल r बरोबर आहे 0 पासून ते कॅपिटल R पर्यंत dQ2πrdr dVz0R14π02πrdrσr2z2 आणि म्हणून पोटेन्शियल हे दिले जाते Vz बरोबर आहे 2 पाय छेद 4 पाय एप्सिलॉन 0 तिथे सिग्मा इंटीग्रल आहे 0 पासून R r dr पर्यंत छेद वर्ग मुळात r वर्ग अधिक z वर्ग वर्ग मुळात r वर्ग अधिक z वर्ग ला y असे घेऊन r वर्ग अधिक z वर्ग ला y चा वर्ग असे घेऊ आणि म्हणून y dy असे बनते r d r आणि मला असे मिळते V z बरोबर आहे 2 सिग्मा छेद 4 पाय एपसिलोन 0 इंटिग्रल z चे केवल मूल्य ते R चा वर्ग अधिक z चा वर्ग y dy छेद y y कॅन्सल होते आणि मला हे असे मिळते की ते बरोबर आहे 2 पाय आणि येथे सुद्धा कॅन्सल होते आणि मला मिळते उत्तराच्या बरोबर आहे सिग्मा छेद 2 Epsilon 0 वर्ग मुळात R चा वर्ग अधिक z चा वर्ग वजा z चे केवल मूल्य Vz2πσ4π00Rrdrr2z2 Let r2z2y2ydyrdr Vz2πσ4π0।z।R2z2ydyy20R2z2 z तर इथे पहा पोटेन्शियल मोजणे थोडे सोपे आहे कारण ती एक अदिश संख्या आहे मी असे करू शकतो जर मला तसे इलेक्ट्रिक फिल्ड चे z कंपोनंन्ट मोजायचे असेल तर जो की एकमेव कंपोनंन्ट असणार आहे मी घेईन E z हे अक्षावर जे बरोबर असणार आहे वजा dv छेद dz आणि मला माझे उत्तर मिळू शकते मी वेगवेगळे सिग्मा सुद्धा घेऊ शकतो उदाहरणार्थ या आधीच्या असाइनमेंट मध्ये आपल्याकडे होते एक सिग्मा जे r वर अवलंबून होते जसे सिग्मा नॉट छेद r मी त्यासाठी सुद्धा पोटेन्शियल मोजू शकतो खरे पाहता मी ते तुमच्यासाठी अभ्यास म्हणून सोडत आहे तुम्ही सिग्मा r मुळे असलेले पोटेन्शियल मोजा अक्षा वरील v मोजा z अक्ष आणि मग डिफरन्शिएट करा इलेक्ट्रिक फील्ड मिळवण्यासाठी आणि नंतर त्याची तुलना असाइनमेंट एक मध्ये मिळालेल्या उत्तराशी करा शेवटी या असाइन्मेंट चा हा शेवटचा प्रश्न चार्ज कवच यासाठी मिळवलेले इलेक्ट्रोस्टॅटीक पोटेन्शियल यासाठी चे उत्तर सगळीकडे सारखेच चार्ज असलेल्या गोलासाठी ज्याची त्रिज्या r आहे अशा पोटेन्शियल साठी तर आपल्याकडे सगळीकडे सारखेच चार्ज असलेले गोल आहे त्यावर डेन्सिटी ऱ्हो आहे आणि आपल्याला पोटेन्शियल r मोजायचे आहे r बरोबर 0 पासून सर्वथा r बरोबर अनंत पर्यंत चार्ज कवच साठी मिळालेले उत्तर वापरून जे मी या लेक्चर मध्ये मिळवले आहे जर तिथे त्रिज्या r असलेले एक चार्ज कवच असेल जे पृष्ठभागावरील चार्ज डेन्सिटी सिग्मा वाहत आहे तर आपण या लेक्चरमध्ये असे मिळवले आहे की पोटेन्शियल V r हे बरोबर आहे 1 छेद 4 पाय एपसिलोन 0 4 पाय R चा वर्ग सिग्मा छेद r जे मी सहजतेने असे लिहू शकतो की हे 4 पाय कॅन्सल करून असे की R चा वर्ग सिग्मा छेद एपसिलोन नॉट r हे r मोठे आहे किंवा बरोबर आहे कॅपिटल R च्या तर बाहेरील बाजूस ते 1 छेद r असे जाते आणि आतील बाजूस ते बरोबर होते एका स्थिरांका च्या जे की बरोबर आहे पृष्ठभागावरील किंमतीच्या Vr14π04πR2rR20rr≥R तर आतील बाजूस ते असे बनते की R सिग्मा छेद एपसिलोन 0 हे r लहान आहे किंवा बरोबर आहे R साठी येथे नोंद घ्या की r जेव्हा कॅपिटल R एवढे होते दोन्ही उत्तर सारखे होतात तर आपल्या जवळ कवचाच्या पृष्ठभागा साठी उत्तर आहे VrRσ0r≤R आणि आपल्याला ते सर्व ठिकाणी सारखेच चार्ज असलेल्या गोलाच्या पोटेन्शियल शोधण्यासाठी वापरायचे आहे सर्व ठिकाणी सारखेच चार्ज असलेल्या गोलाच्या साठी मी आतील बाजूला त्रिज्या स्मॉल r असलेले एक कवच घेतो आणि जर मी असा विचार केला की त्या कवचाची जाडी dr आहे तर येथे असलेले सिग्मा हे असे असणार आहे की चार्ज पर युनिट एरिया या कवचाचे वोल्युम असणार आहे 4 पाय r चा वर्ग dr यावर असलेले चार्ज हा असणार आहे टाईम सिग्मा गुणिले ऱ्हो आणि जर मी त्याला कवचाच्या क्षेत्राने भागीतले हे सिग्मा असणार आहे ρ4πr2 तर सिग्मा हे काही नसून परंतु 4 पाय r चा वर्ग कॅन्सल होते ऱ्हो dr आणि हे कवच एका पोटेन्शियल बाहेरील बाजूला वाढवते ज्याला 1 छेद r ते अवलंबून आहे आणि आपल्या बाजूला ते स्थिर आहे तर जर मी या कवच यामुळे असलेल्या पोटेन्शियल ला असे लिहिले की r प्राईम साठी त्याला r प्राईम असे मोजू यात जे असणार आहे r वर्ग जे आहे r चा वर्ग dr छेद एपसिलोन 0 r प्राईम आर प्राईम साठी मोठे आहे किंवा बरोबर आहे r च्या आणि ते बरोबर असणार आहे ऱ्हो dr छेद एपसिलोन नॉट गुणिले r हे r प्राईम लहान आहे किंवा बरोबर आहे r च्या Vrr2ρdr0rr≥r rρdr0r≤r तर मला आतील बाजूला असलेले पोटेन्शियल सापडले आहे बाहेरील बाजूला असलेले पोटेन्शियल सापडले आहे आता मला जे काही करायचे आहे ते हि आहे कि dr वर इंटिग्रेट करायचे आहे वेगवेगळ्या पॉईंटवर किमती मिळवण्यासाठी चला तर असे करण्यासाठी सुरुवातीला मोजण्यासाठी जेव्हा r प्राईम हे मोठे असणार आहे R पेक्षा ते म्हणजेच मला बाहेरील बाजूचे पोटेन्शिअल मोजायचे आहे बाहेरील बाजू साठी जर r प्राईम हे मोठे असणार आहे R प्राईम पेक्षा सर्व पॉइंट हे बाहेरील बाजूला आहे येथे विचार केलेले सर्व कवच आणि म्हणून r प्राईम वर असलेले पोटेन्शियल हे मोठे आहे R पेक्षा हे असे असणार आहे एकमेव सूत्र इथे काम करणार आहे आहे ते आहे पहिले कारण सर्व r प्राईम हे मोठे आहेत जे काही सर्वात मोठे कवच मी घेऊ शकतो त्यापेक्षा आणि म्हणून हे असणार आहे 1 छेद एपसिलोन झिरो r प्राईम इंटिग्रेशन r चा वर्ग d r ऱ्हो जे कसेही येते 0 ते r जे असणार आहे ऱ्हो R चा घन छेद 3 एपसिलोन झिरो r प्राईम मी येथे गुणले आहे 4 पाय ने छेद स्थानी गुणले आहे 4 पाय ने अंश स्थानी 4 पाय ऱ्हो R चा घन छेद 3 चार्ज तर हे असे बनते 1 छेद 4 पाय एपसिलोन 0 Q छेद r प्राईम हे बाहेरील बाजूच्या चार्ज साठी कोणत्याही गोलाकार चार्ज साठी हे एका पॉईंट चार्ज सारखे वागते rRVr0r0Rr2dr4πρR34π×30r14π0Qr आतमधील पोटेन्शिअल बद्दल काय आता आतल्या बाजूच्या पोटेन्शियल साठी जर मी मोजत असेल आपल्या बाजूचे पोटेन्शियल जर मी r येथे एक कवच घेतले मला जे पोटेन्शिअल मोजायचे आहे ते V r प्राईम सर्व कवच बाहेर आहे आता आपण r प्राईम ला R पेक्षा लहान घेत आहोत बाहेरील बाजूचे सर्व कवच यांना स्थिर पोटेन्शियल असणार आहे तर हे असे असणार आहे की सर्व पोटेन्शियल सर्व कवच बाहेरील बाजूचे r प्राईम पासून R पर्यंत R हे मला स्थिर पोटेन्शियल देणार आहे जे की बरोबर असणार आहे ऱ्हो dr r छेद एपसिलोन 0 अधिक आतील बाजूचे कवच 0 पासून r प्राईम पर्यंत R हे देणार आहे एक पोटेन्शियल जे असे आहे की पॉईंट चार्ज मुळे असलेले पोटेन्शियल किंवा Q छेद r जे असणार आहे काहीही नाही r चा वर्ग ऱ्हो dr r छेद एपसिलोन 0 प्राईम तर हे असणार आहे शेवटचे उत्तर जे मी असे लिहू शकतो ऱ्हो छेद एपसिलोन 0 r वर्ग छेद 2 हे r प्राईम पासून R पर्यंत अधिक ऱ्हो छेद एपसिलोन 0 1 छेद r प्राईम r चा घन छेद 3 हे 0 पासून r प्राईम पर्यंत तर हे उत्तर आहे ऱ्हो छेद एपसिलोन 0 2 एपसिलोन 0 R वर्ग वजा r प्राईम चा वर्ग अधिक ऱ्हो छेद 3 एपसिलोन 0 r प्राईम चा वर्ग जे असे येते की ऱ्हो R चा वर्ग छेद 2 एपसिलोन 0 वजा ऱ्हो r प्राईम चा वर्ग छेद 6 एपसिलोन 0 rRVrrRrρdr00rr2ρdr0rR220 r260 ऱ्हो बरोबर Q छेद 4 पाय R चा घन भागिले 3 जे वर जाणार आहे मी हे उत्तर असे लिहू शकतो की तर आपल्या जवळ आहे पोटेन्शियल V r जे आहे रो R चा वर्ग छेद 2 एपसिलोन 0 वजा रो r प्राईम चा वर्ग छेद 6 एपसिलोन 0 आणि मी ते असे ठेवत आहे की रो 3 Q छेद 4 पाय एपसिलोन 0 R वर्ग छेद R चा घन वजा 3 Q छेद 4 पाय R चा घन r प्राईम चा वर्ग हे r प्राईम येथे असताना r प्राईम चा वर्ग छेद 6 तर हे असे येते की 3 छेद 2 Q भागिले R तिथे एक 2 आहे 2 सुद्धा आहे 3 भागिले 2 Q भागिले R वजा तिथे आहे एक एपसिलोन 0 3 अर्धे Q r प्राईम चा वर्ग छेद R चा घन 1 भागिले 4 पाय एपसिलोन 0 आणि तेच उत्तर आहे